सिमेंट आणि काँक्रीटचे लाईफ सायकल मूल्यांकन या विषयावरील दुसऱ्या व्याख्यानात आपले स्वागत आहे म्हणून आपण वेगवेगळ्या बाइंडरसह काही प्रकरणे पाहणार आहोत जेणेकरुन आपण लाईफ सायकल मुल्यांकन वापरून आपल्याला सांगण्यासाठी की एखादे साहित्य अधिक टिकाऊ आहे की कमी आहे मी LC3 नावाचे साहित्य सादर करणार आहे ज्याचा अर्थ लाइमस्टोन कॅलसिन्ड क्ले सिमेंट आहे हे आपण EPFL स्वित्झर्लंड द्वारे समन्वित विकास आणि सहकार्यासाठी स्विस एजन्सीद्वारे अर्थसहाय्यित प्रकल्पावर करत असलेल्या कामावर आधारित आहे त्यामुळे हे सिमेंट एक नवीन सिमेंट आहे ज्यामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी आहे कारण ते सिमेंटमधील क्लिंकरचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करू शकते हे क्लिंकरकॅलसिन्ड चिकणमाती चुनखडी आणि थोडेसे जिप्सम यांचे मिश्रण आहे आणि मुळात आपल्याला असे वाटते की आपण दुय्यम चुनखडी वापरू शकतो जो सिमेंटसाठी वापरता येत नाही आणि आपण मातीचा वापर करू शकतो जी अगदी खाणीत कचरा म्हणून पडली आहे म्हणून मी स्पष्ट करणार असलेल्या या केस स्टडीचे उद्दिष्ट हे आहे की आपण मागील व्याख्यानात ऊर्जेची मागणी आणि सिमेंट उत्पादनादरम्यान होणारे CO2 उत्सर्जन यावर भर दिला होता आपण एकात्मिक सिमेंट प्लांटचा केस स्टडी बघू त्यामुळे एकात्मिक सिमेंट प्लांट ही अशी गोष्ट आहे जी चुनखडी घेते क्लिंकर घेते दळते आणि शेवटी पिशव्यामध्ये सिमेंट देते आणि या विशिष्ट प्रकरणात आपण एक सामान्य कारखाना पाहणार आहोत एक कोरडे प्रक्रिया तंत्रज्ञान जे स्थिरता मापदंडांच्या बाबतीत आधीच कार्यक्षम आहे फंक्शनल युनिट किंवा संख्या काय आहेत ते उत्सर्जन आणि 1 टन सिमेंटचा प्रभाव आहे ज्याला फंक्शनल युनिट म्हणतात आणि आपण मागील व्याख्यानामध्ये ज्या तीन प्रणालींबद्दल बोललो होतो ते पाहणार आहोत ग्राउंड टू गेट जे खाणीपासून सिमेंट प्लांटच्या गेटपर्यंत आहे सिमेंट प्लांटमध्ये काय होते ते गेट टू गेट आणि मुख्यतः क्लिंकरिंग प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणारे CSI तपशील LC3 सोबत आपण इतर तीन सिमेंट पाहतो सामान्य पोर्टलँड सिमेंट जे मुख्यतः क्लिंकर असते 90 ते 95 टक्के सामान्य पोर्टलँड सिमेंट क्लिंकर असते PPC जे पोर्टलॅंड पोझोलाना सिमेंट आहे जे बहुतेक फ्लाय ऍशने बनवलेले असते 25 ते 35 टक्के सिमेंट फ्लाय ऍश असेल PSC जे पोर्टलँड स्लॅग सिमेंट आहे ज्यामध्ये सिमेंटमध्ये 50 ते 60 टक्के स्लॅग आहे आणि नंतर मी मागील स्लाइडमध्ये ज्या LC3बद्दल बोललो आहे त्यामुळे आपण याकडे शाश्वततेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत आणि लाईफ सायकलचे मूल्यांकन करणार आहोत हे मागील व्याख्यानामधील एक चित्र आहे जेथे आपण क्रॅडल ते गेट सिस्टममधील फरक पाहिला ज्यामध्ये सिमेंटच्या उत्पादनास कारणीभूत असलेल्या सर्व प्रक्रिया आहेत गेट टू गेट म्हणजे प्लांटमध्ये जे घडते प्लांटचे गेट आत येते प्लांटचे गेट बाहेर जाते कच्चा माल येतो आणि सिमेंट बाहेर जातो आणि सीएसआय सिस्टम जी मुख्यतः क्लिंकरच्या निर्मितीकडे पाहत असते जी त्यांना वाटते सिमेंटच्या उत्पादनातील सर्वात महत्वाची प्रक्रिया तर या तीन वेगवेगळ्या प्रणाली सीमा आहेत ज्यांचा आपण या विश्लेषणात विचार करत आहोत तुम्ही याआधी सामान्य पोर्टलँड सिमेंट आणि पोर्टलँड पोझोलाना सिमेंटसाठी प्रक्रिया नकाशा पाहिला आता समजा आपण एका सामान्य भारतीय कारखान्या मध्ये LC3 बनवू लागलो तर काय होईल तुम्ही आधी पाहिलेल्या प्रक्रिया सारख्याच असतील मात्र आपल्याकडे नवीन प्रक्रिया म्हणून चिकणमातीचे कॅल्सीनेशन असेल त्यानंतर आपण ग्राइंडिंग टप्प्यात कॅलक्लाइंड चिकणमाती आणि काही चुनखडी जोडू जेणेकरून आपल्याला LC3 बाहेर येणार आहे आणि ते देखील या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात उत्सर्जन होईल आणि येथे किंवा सर्व कच्चा माल ज्याला आत जावे लागेल आणि ही ऊर्जा आवश्यक असेल येथे आपल्याकडे या सर्व सामग्रीची यादी आहे जी प्रक्रियेत प्रभाव पाडणार आहेत तर आपण असे गृहीत धरले आहे की फक्त या दोन भिन्न प्रक्रियांसह एक सामान्य कारखानाLC3 तयार करण्यास सक्षम असेल आणि या प्रकल्पात भारतात केलेल्या प्रायोगिक उत्पादनावरून ते वाजवी दिसते LC3 तयार करण्यासाठी आपल्याकडे नेहमीप्रमाणे क्लिंकर असणे आवश्यक आहे आपल्याकडे ते क्लिंकरच्या 50 टक्के नोड्यूलमध्ये आहे जे आम्ही OPC प्रमाणे ग्राउंड केले पाहिजे आपल्याकडे 900 डिग्री सेल्सिअस पर्यंत कॅलसिन केलेली चिकणमाती आहे त्यामुळे कॅओलिनाइट चिकणमाती कॅल्सीन आहे म्हणून आपल्याला हे करण्यासाठी देखील थोडी उर्जा आवश्यक आहे त्यामुळे काही CO2 उत्सर्जन होईल मग आपण चुनखडी पुन्हा ठेचून काढली शेवटी चुनखडी ठेचण्यासाठी आपल्याला उर्जेची गरज भासेल आणि ते आपल्याला LC3 उत्पादन देण्यासाठी दळणे आवश्यक आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला काही प्रकारची भट्टी किंवा काही प्रकारचे कॅल्सीनर लागेल आपण पोर्टलँड स्लॅग सिमेंट पीएससी बद्दल देखील थोडेसे बोलू जिथे आपण पुन्हा प्रक्रिया नकाशा पाहिल्यास आपल्याकडे नेहमीप्रमाणे सर्वकाही असेल परंतु आपल्याकडे आता जीबीएस किंवा ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग देखील प्लांटमध्ये येणार आहेत हे ग्राउंड असणे आवश्यक आहे आणि सिमेंटच्या उत्पादनात टाका त्यामुळे पोर्टलँड स्लॅग सिमेंटसाठी हे फेरफार केले जातील आणि पुन्हा तुमच्याकडे हे घटक आहेत जे विचारात घेतले पाहिजेत म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा आपण या प्रकरणात नवीन प्रकारचा सिमेंट पाहतो तेव्हा आपल्याला प्रक्रियेचा नकाशा कसा बदलतो हे पहावे लागेल आणि जसे मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रक्रिया नकाशा नंतर कार्य आणि युनिटचे प्रत्येक प्रमाण जे आपण म्हटल्याप्रमाणे 1 टन सिमेंट आहे हे ठरवण्यासाठी मग शेवटी आपण रूपांतरण करतो आपण ज्या केस स्टडीबद्दल बोलत आहोत ती एक कारखानाअसेल जी भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील अरियालूर नावाच्या ठिकाणी आहे त्यात भरपूर चुनखडीचे साठे असल्यामुळे तेथे सिमेंटचे अनेक कारखाने आहेत ज्या बाबतीत आपण विचार करत आहोत त्या परिस्थितीत आपण एक कारखानापाहत आहोत ज्याच्या जवळच चुनखडीच्या खाणी आहेत आणि या विशिष्ट प्रकरणात आपण चुनखडीचे विश्लेषण करतो चुनखडीची रचना म्हणजे 44 कॅल्शियम ऑक्साईड 12 5 सिलिका 10 आर्द्रता आणि साधारणतः 36 इग्निशनवर नुकसान त्यामुळे कॉंक्रिटमध्ये जाणारा कच्चा माल कोणता आहे हे सांगा आणि तापमान वाढवण्यासाठी आता किती उर्जेची आवश्यकता आहे जेणेकरून कॅल्शियम ऑक्साईड तयार होईल आणि त्यामुळे किती ओलावा आहे याची थोडीशी कल्पना देखील मिळते आणि त्यामुळे काय कोरडे होते कच्च्या मालामध्ये घडणे आवश्यक आहे PPC च्या बाबतीत वर्ग F प्रकारची फ्लाय ऍश 200 किलोमीटर अंतरावरील मेत्तूर पॉवर प्लांट नावाच्या प्लांटमधून येत आहे आणि ही फ्लाय ऍशची रचना आहे त्यामुळे ते वापरत असलेल्या सामग्रीची सद्यस्थिती काय आहे हे आपल्याला कळते आणि प्रक्रिया देखील घडतात ते पाहतील या विशिष्ट कारखान्यामध्ये खत उद्योगातील तुटीकोरीनमधील फॉस्फोजिप्समचा कचरा वापरला जातो फॉस्फोजिप्सम हा एक कचरा आहे म्हणून तो सिमेंट उत्पादनात वापरला जातो पुन्हा या कारखान्यामध्ये बहुतेक ऊर्जा कोळसा आणि पेट कोक जाळण्यापासून प्राप्त होते सुमारे 10 ऊर्जा बायोमास आणि पर्यायी इंधन जाळण्यापासून मिळते त्यामुळे केवळ जीवाश्म इंधन वापरण्याऐवजी ते बायोमास आणि पर्यायी इंधन देखील वापरत आहेत त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा कॅप्टिव्ह थर्मल पॉवर प्लांट आहे जो पेट कोक आणि लिग्नाइट जाळून त्यांना आवश्यक 80 वीज देतो त्यांचा विश्वास नाही किंवा त्यांना आवश्यक असलेली वीज देण्यासाठी त्यांचा स्वतःचा पॉवर प्लांट असलेल्या ग्रीडमधून त्यांना सर्व वीज मिळत नाही आणि सिमेंट उत्पादनासाठी आवश्यक असलेले थोडेसे पाणी देखील आहे त्यामुळे हे सर्व काय घडत आहे याची पुन्हा कल्पना येते आणि टोपी लक्षात घेतली पाहिजे आता जर त्या प्लांटमध्ये LC3 बनवायचे असेल तर प्रथम त्याची रचना काय आहे हे जाणून घ्यावे लागेल म्हणून आपण प्रयोगशाळेतील अभ्यासाच्या आधारे असे गृहीत धरले आहे की ही LC3 ची रचना आहे 50 क्लिंकर 30 कॅलसाइन केलेला काओलिनाइट चिकणमाती 15 चुरा चुनखडी आणि 5 जिप्सम आपण केलेल्या मातीच्या नमुन्यांच्या चाचणीतून आपण असे गृहीत धरले आहे की वस्तुमान नुकसान सुमारे 13 असेल कॅल्सिनेशनसाठी किती ऊर्जा वापरली जाईल याचीही आपल्याला कल्पना करायची होती पुन्हा आपण प्रयोगशाळेत चाचण्या केल्या आपण सुमारे 30 नुकसान जोडले आणि नंतर आपण प्रति किलोग्रॅम 2 6 मेगा जूलची पुराणमतवादी संख्या घेऊन आलो तर हे लहान चाचण्यांवर आधारित आहे कारण आपण अद्याप मोठ्या कारखाना उत्पादनाच्या पातळीवर फार मोठी चाचणी केलेली नाही आपण असे गृहीत धरले आहे की हे इंधन क्लिंकरायझेशनसाठी वापरले जात असल्याने ते चिकणमातीच्या कॅल्सिनेशनसाठी समान असू शकते कारण आपण असे गृहीत धरत आहोत की ते कॅल्सिनेशन सिमेंट प्लांटमध्ये होत आहे म्हणून त्यासाठी विशिष्ट इंधन असणे आवश्यक नाही परंतु हे देखील असू शकते जेव्हा LC3 मोठ्या प्रमाणात केले जाते तेव्हा काहीतरी बदलू शकते ही पुन्हा माहिती आहे जी आपल्याला लाइफ सायकल मूल्यांकन आवश्यक वीज इंधन वापरासाठी आवश्यक आहे तर काय झाले ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी ट्रक चालकांशीही बोलून किती इंधन वापरले आणि त्यांना आढळले की जेव्हा 23 टन ट्रकसाठी 3 आणि 4 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज होते तेव्हा ट्रक पूर्ण होताना त्यांना भारित किंवा रिक्त भार मिळत होते तर हे देखील महत्त्वाचे आहे कारण सामग्रीची वाहतूक करताना आपल्याला किती डिझेल वापरले जाते हे माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला किती ऊर्जा वापरली जाते आणि किती CO2 उत्सर्जित होते हे देखील कळते आपल्याला आढळले की धर्मपुरी येथे 100 किलोमीटर अंतरावर एक खदान आहे जी योग्य मातीचा पुरवठा करू शकते तर हे असे गृहितक आहेत की आपल्याला अशा प्रकारच्या प्लांटमध्ये फॅब्रिकेशन किंवा LC3 साठी आवश्यक असलेला सर्व डेटा मिळवावा लागेल म्हणून आपल्याला एक यादी मिळते आणि नंतर आपल्याला यादी पहावी लागेल आपल्याला या प्रत्येक सामग्रीचे प्रमाण पहावे लागेल म्हणून जर आपण ग्राउंड टू गेट सिस्टीमचा विचार केला जी पुन्हा खाणीपासून ते प्लांटच्या गेटपर्यंत सर्व काही आहे तर आपल्याला एक किलोग्रॅम क्लिंकरसाठी किती आवश्यक आहे हे समजते नंतर आपण 1 टन क्लिंकर पाहतो परंतु हे सर्व आहेत आवश्यक साहित्य चुनखडी किती चिकणमाती किती आणि सर्व इंधने आपण विशेषतः या कारखान्यामध्ये वापरल्या जाणार्या इंधनांकडे पाहिले कोळसा लिग्नाईट आणि पेट कोक व्यतिरिक्त ट्रकसाठी डिझेल आणि असे बरेच काही आपण पाहतो क्लिंकरिंगसाठी लागणारी उर्जा निर्माण करण्यासाठी ते बरेच पर्यायी इंधन जसे की टाकाऊ प्लास्टिक पेंट स्लज टायर आणि इतर पर्यायी इंधने देखील वापरतात ही वीज आवश्यक आहे आणि 1 किलोग्रॅम क्लिंकर तयार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व कच्च्या मालासाठी किती टन किलोमीटर प्रवासाचा समावेश आहे सिमेंट फॅक्टरी सारख्या इतर इफेक्ट्सचा परिणाम सिमेंट फॅक्टरीमध्ये काहीतरी जाण्यासाठी होतो त्यामुळे प्रत्येक वेळी त्याचा छोटासा भाग सिमेंटला द्यावा त्यामुळे एक टन सिमेंट किंवा किलोग्रॅम सिमेंटचाही छोटासा भाग आत गेला पाहिजे इतर सर्व गोष्टी वंगण घालणारे तेले भट्टीच्या उत्पादनात गेलेले स्टील या सर्व गोष्टींचाही विचार करावा लागेल तर मागील स्लाईडमध्ये क्लिंकरचे एकक वस्तुमान बनवण्यासाठी काय होते ते पाहिले आता या क्लिंकरला सिमेंटमध्ये जायचे आहे आणि प्रत्येक सिमेंटची यादी काय आहे ते पाहणार आहे सामान्य पोर्टलँड सिमेंट ज्यामध्ये प्रामुख्याने क्लिंकर 90 क्लिंकर आणि काही चुनखडी असतात ज्याला कार्यक्षमता वाढवणारे म्हणतात आणि काही जिप्सम आणि ही आवश्यक वीज आणि त्याच्याशी संबंधित वाहतूक आहे PPC हे पोर्टलँड पोझोलाना सिमेंट आहे ज्यामध्ये या प्रकरणात सुमारे 28 फ्लाय ऍश आणि 68 क्लिंकर आहे त्यामुळे क्लिंकर कमी झाला आहे फ्लाय ऍश क्लिंकरच्या पर्यायी भागामध्ये गेली आहे पोर्टलँड स्लॅग सिमेंटमध्ये क्लिंकर आणखी 46 खाली जातो आणि क्लिंकर आहे आणि आपल्याकडे GGBS ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग आहे जे सुमारे 50 देत आहे LC3 मध्ये आपण 50 क्लिंकर 30 कॅलक्लाइंड क्ले 15 चुनखडी आणि काही जिप्समची रचना काय असेल ते पाहिले आणि या प्रत्येक बाबतीत तुम्हाला किती वीज आवश्यक आहे आणि कच्च्यामध्ये किती वाहतूक गुंतलेली आहे हे साहित्य पाहिले आपल्याकडे यादी आहे आणि आता आपल्याला हे रूपांतरित करावे लागेल तर आपण मागील लेक्चरमध्ये दाखवलेल्या स्लाइडवर परत जाऊ आपण योग्य रूपांतरण घटक कसे मिळवू शकतो ते पाहतो आपण प्रायोगिक डेटाचा वापर करू इच्छित असलेले प्रयोग वापरू शकतो जर आपण कोळसा पेट कोक किंवा डिझेलचा नमुना मिळवू शकलो आणि नंतर किती CO2 उत्सर्जन होत आहे आणि किती ऊर्जा दिली जात आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्याचे विश्लेषण करू शकलो तर तसे नसल्यास आपल्याला डेटाबेससाठी जावे लागेल आणि हाच प्राधान्यक्रम आहे ज्याचा वापर करून आपण स्वतःहून कोणता डेटा गोळा केला जाऊ शकतो याला प्राधान्य देत हा एक सामान्य जागतिक डेटाबेस आहे तर हे आपल्याला सांगेल की इन्व्हेंटरीपासून प्रभावांपर्यंत कसे जायचे हे भिन्न रूपांतरण घटक आहेत जे आपण वापरले आहेत जर तुम्हाला किंवा तुम्हाला काही जीवन चक्र मूल्यांकन करायचे असेल आणि तुम्ही रूपांतरण घटक शोधत असाल तर ते वापरण्यासाठी चांगले संदर्भ असू शकतात त्यामुळे या स्थानासाठी या विशिष्ट केस स्टडीसाठी आपल्या प्राधान्यक्रमांवर आधारित आणि उत्पादित केलेल्या सामग्रीच्या प्रकारावर आधारित हे रूपांतरण घटक आहेत जे आपण शोधून काढले आहेत उदाहरणार्थ पेट कोकसाठी या संख्येचा अर्थ असा आहे की 1 किलोग्राम पेट कोक 42 6 मेगा जूल ऊर्जा आणि 3 17 किलोग्राम CO2 देते त्यामुळे क्लिंकर बनवण्यासाठी आणि सिमेंट बनवण्यासाठी किती पेट कोकची गरज होती हे आपल्याला कळेल मग आपण याचा गुणाकार करू आणि मग आपल्याला कळेल की ऊर्जा आणि उत्सर्जनाच्या बाबतीत काय परिणाम होतो त्याचप्रमाणे कोळसा वगैरे आणि इतर साहित्यासाठी देखील आपण पाहिले आहे आपण एका विशिष्ट प्रकारच्या ट्रकसह 1 टन किलोमीटरची वाहतूक देखील पाहिली म्हणजे 1 किलोमीटरसाठी 1 टन वाहतूक करण्यासाठी आम्ही सुमारे 1 7 मेगा जूल वापरतो याचा अर्थ 1 साठी 1 टन सामग्री वाहतूक करण्यासाठी 0 9 किलो CO2 देखील उत्सर्जित केला जातो किलोमीटर हे ग्राउंड टू गेट व्हॅल्यू आहे आणि हे गेट टू गेट व्हॅल्यू आहे त्याचप्रमाणे वीज उत्पादनासाठी 1 किलोवॅट तास वीज निर्मितीसाठी आपल्याला 19 5 मेगा जूल ऊर्जा लागते या प्रक्रियेत आपण 1 किलोवॅट तास वीज निर्मितीसाठी 1 4 किलोग्राम CO2 देत आहोत तुमचा कच्चा लाचा प्लांट कुठे आहे आणि वीज आणि ऊर्जेचे स्रोत कोणते आहेत यानुसार हे आकडे बदलतील म्हणून हे अतिशय महत्त्वाचे आहे की आपण केस स्टडीच्या प्रक्रियेच्या नकाशाकडे पाहण्यापासून सुरुवात केली आहे जी त्या केस स्टडीसाठी योग्य आहे की याकडे येण्यासाठी योग्य रूपांतरण घटक पहा त्यामुळे लाइफ सायकल मापनाच्या सर्व पायऱ्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे शेवटी संख्या प्रभाव जेणेकरून तुम्ही निर्णय घेऊ शकता किंवा तुम्ही तुलना करू शकता क्लिंकर क्लिंकरचे परिणाम 1 टन क्लिंकर बनवण्यासाठी प्रत्येक टन क्लिंकरमागे 850 किलोग्राम कार्बन डायॉक्साइड उत्सर्जित होते जेव्हा आपण संपूर्ण यंत्रणा गेट करण्यासाठी जमिनीकडे पाहतो जर तुम्ही फक्त गेटच्या आत काय घडते ते पाहत असाल तर स्पष्टपणे ते 830 पर्यंत कमी होते जर आपण फक्त क्लिंकरिंगकडे पाहिले तर ते आणखी कमी होऊन सुमारे 790 वर येते सर्वात मोठी किंवा सर्वात पूर्ण संख्या ही आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे उर्जेच्या संदर्भात पुन्हा आपल्याला असे दिसून येते की आपण सर्व प्रक्रियांचा विचार केल्यास हीच ऊर्जा आपल्याला खूप मेगा जूलची आवश्यकता आहे जर आपण काही प्रक्रिया काढून टाकल्या तर साहजिकच संख्या कमी कमी होते परंतु याचा अर्थ असा की प्रत्येक वेळी आपण एक टन क्लिंकर वापरतो तेव्हा या विशिष्ट केस स्टडीसाठी किमान 850 किलो कार्बन डायॉक्साइड निघून जातो 1 टन क्लिंकर तयार करण्यासाठी 4450 मेगा जूल ऊर्जा वापरली गेली तर हा एक संदर्भ आहे जो आपण आता वापरणार आहोत आपण सिमेंटकडे बघू आणि जोपर्यंत क्लिंकर कमी असेल तोपर्यंत काय बाहेर पडेल कारण सामग्री अधिक टिकाऊ आहे कारण ऊर्जा आणि CO2 खाली येत आहेत क्लिंकर सतत असे काहीतरी आहे जे बहुतेक ऊर्जा काढत आहे बहुतेक कार्बन डायॉक्साइड उत्सर्जित करत आहे जर आपण कार्बन डायॉक्साइड च्या विभाजनाचा प्लॉट आणि उर्जा पाहिली तर आपल्याला असे आढळून येते की चुनखडीचे थेट उत्सर्जन जे चुनखडी गरम करत आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम ऑक्साईड बनवते आहे त्यामुळे भरपूर कार्बन डायॉक्साइड 500 किलो कार्बन डायॉक्साइड सोडत आहे जीवाश्म इंधन जळल्याने 850 पैकी सुमारे 240 ऊर्जा मिळते उर्जेच्या दृष्टीने जीवाश्म इंधने 4500 पैकी 3000 अधिक मेगा जूल ऊर्जा देतात त्यामुळे क्लिंकरिंग हे क्लिंकरायझेशन प्रक्रिया बनवते जे घडते ते भट्टी प्रभावाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे या वीजेचा हिशोब सुद्धा खूप आहे परंतु कोळसा किंवा पेट कोक जाळण्यापासून जे काही मिळते त्यापेक्षा खूपच कमी आहे त्यामुळे हे विभाजन देते ज्यावर प्रक्रिया चालत आहेत आणि स्पष्टपणे सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजे क्लिंकरायझेशन जर आपण ते अधिक कार्यक्षम बनवू शकलो तर ही संख्या कमी होईल परंतु असे दिसते की सिमेंट प्लांट्सच्या बाबतीत आपण आधीच सर्वोत्तम कामगिरी केली आहे आपले बहुतेक सिमेंट प्लांट खूप कार्यक्षम आहेत आणि तुम्ही जास्त काही करू शकत नाही त्यामुळे संपूर्ण गोष्ट सुधारण्याचा एकमेव पर्याय म्हणजे क्लिंकरचे प्रमाण कमी करणे समजा आपण सिमेंटकडे गेलो तर आपण ग्राउंड टू गेट पाहतो ही खाण गेट टू गेट किंवा क्रॅडल टू गेट गणना केली तर आपल्याला ओपीसी सामान्य पोर्टलँड सिमेंट आढळते ज्यामध्ये फक्त 90 क्लिंकर आहे खूप कमी चुनखडी खूप कमी जिप्सम 820 किलोग्राम कार्बन डायॉक्साइड प्रति टन सिमेंट जर आपण क्लिंकरचे प्रमाण कमी केले तर ही ऊर्जा आवश्यक आहे 70 आपण फ्लाय ऍश घालतो आणि आपल्याला PPC मिळते संख्या खूप खाली येते 625आपण प्रत्येक टन सिमेंटसाठी सुमारे 200 किलो कार्बन डायॉक्साइड आधीच वाचवले आहे पीएससी येथे क्लिंकर सामग्री अगदी कमी आहे पीएससी आणि एलसी3 मध्ये क्लिंकर सामग्री केवळ 50 आहे मग आपण ते आणखी खाली आणतो त्यामुळे स्पष्टपणे जर आपण सिमेंटमध्ये कमी क्लिंकर वापरतो तर आपण 820 वरून खूप बचत करतो 625 वर येतो PPC द्वारे फ्लाय ऍश वापरतो तेव्हा आपण 500 पर्यंत खाली येतो आणि जेव्हा आपण पोर्टलॅंड स्लॅग सिमेंट वापरतो आणि संभाव्यतः LC3 सह आपण खाली येऊ शकतो 550 च्या आसपास जसजसे आपण क्लिंकर कमी वापरतो तसेच उर्जा कमी होते म्हणून आपल्याला सिमेंट बनवण्यासाठी कमी उर्जेची आवश्यकता असते कारण क्लिंकरीकरण हे सिमेंटचा बहुतांश भाग घेते त्यामुळे या ग्राऊंड टू गेटमध्ये आपण सिमेंट प्लांटच्या गेटमधून बाहेर पडणाऱ्या मटेरियलच्या उत्खननापर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा समावेश केला आहे आणि उत्खननाची ऊर्जा या सर्व गोष्टींचा समावेश आहे हा समान डेटा ग्राफिकल स्वरूपात आहे जो तुम्ही येथे पाहत आहात की राखाडी म्हणजे क्लिंकरायझेशन एनर्जी आणि कार्बन डायॉक्साइड आणि तुम्हाला आढळले की या सर्व आलेखांमध्ये राखाडी भाग सर्वात जास्त आहे याचा अर्थ असा आहे की क्लिंकरायझेशन सिमेंटच्या टिकाऊपणाच्या प्रभावावर वर्चस्व गाजवत आहे आणि आपल्याला ते कमी आढळते क्लिंकरने आलेख खाली येतो स्लॅग सिमेंट आणि LC3 साठी आपल्याला काही अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता असते कारण आपल्याला स्लॅग पीसावे लागतात आणि आपल्याला चिकणमाती कॅल्साइन करावी लागते त्यामुळे काही प्रमाणात अतिरिक्त उर्जा आवश्यक आहे काही वाहतूक देखील होऊ शकते परंतु क्लिंकरद्वारे कार्बन डायॉक्साइड उत्सर्जनाच्या बाबतीत त्याचे वर्चस्व आहे त्यामुळे पुन्हा कमी क्लिंकर सिमेंटपेक्षा अधिक चांगले मूल्यांकन आपण करू शकतो गेट टू गेटचे काय पुन्हा गेट टू गेट ही अशी व्यवस्था आहे जिथे आपण सिमेंट प्लांटच्या बाहेर काय घडते ते वगळले आहे आपण चुनखडी काढणे चुनखडीची वाहतूक चिकणमाती फ्लाय एश आणि जिप्सम समाविष्ट करतो परंतु आपण प्लांटपासून दूर काय घडत आहे ते वगळत आहोत मुळात तो डेटा विश्वासार्ह नसल्यामुळे डेटा खरा आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला जे आढळले ते म्हणजे ट्रेंड बदलत नाहीत 820 ऐवजी 790 वर येतो त्यामुळे एक छोटासा बदल आहे कारण आपण ते सोडले आहे प्रक्रियांमध्ये थोडी घट आहे कारण आपण इंधन काढणे इत्यादी प्रक्रिया सोडल्या आहेत परंतु ट्रेंड समान आहेत जेव्हा आपण OPC वरून PPC वर जातो तेव्हा आपण 800 वरून 600 पर्यंत कमी करतो आणि जेव्हा आपण फक्त 50 पेक्षा जास्त क्लिंकर असलेल्या सिमेंटसाठी जातो तेव्हा आपण आणखी कमी करतो आणि ऊर्जा देखील कमी होते ही गेट टू गेट गणना आहे तिसरी प्रणाली जी आपण पाहत होतो ती सीएसआय प्रणाली आहे जी मुख्यत्वे क्लिंकरिंग टप्प्यात काय होत आहे याला थेट उत्सर्जन म्हणतात यावर लक्ष केंद्रित करते त्यामुळे पुन्हा ट्रेंड सारखाच आहे आपण 700 किलो कार्बन डायॉक्साइड वरून 500 आणि 400 पर्यंत कमी क्लिंकरने खाली जातो आणि पुन्हा ऊर्जा कमी होते त्यामुळे कोणती प्रणाली आपल्यासाठी प्रासंगिक आहे यावर अवलंबून आपण ते करण्याचा किंवा दुसरा मार्ग निवडू शकतो आपण कोणत्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत यावर आपण एका किंवा दुसर्या प्रणालीवर लक्ष केंद्रित करू शकतो यावर अवलंबून आहे सर्वात शैक्षणिक प्रणाली म्हणजे सामान्यीकृत प्रणाली म्हणजे ग्राउंड टू गेट ज्यामध्ये आपण जे काही करत आहोत त्याचा संपूर्ण परिणाम काय आहे हे सांगणारी प्रत्येक गोष्ट समाविष्ट आहे आता आपण सिमेंटचा प्रभाव पाहिला सिमेंट कॉंक्रिटमध्ये जाते आणि कॉंक्रिटचा काय परिणाम होतो हे पाहणे देखील चांगले होईल कारण शेवटी आपण बहुतेक प्रकरणांमध्ये बांधकाम साहित्य म्हणून काँक्रीट वापरतो म्हणून आपण कॉंक्रिटच्या उत्पादनातील ऊर्जा आणि कार्बन डायॉक्साइड उत्सर्जनाकडे पाहिले आपण ऑनसाइट कॉंक्रिट उत्पादनाच्या एका केसकडे पाहिले जेथे सिमेंट साइटवर आणले जाते मिक्सिंग दृष्टीक्षेपात केले जाते आणि आपण खाणीतून सर्वकाही गेट करण्यासाठी काँक्रीट प्लांटच्या गेटपर्यंत जमिनीकडे पाहत आहोत आपण काही गृहीतके बांधतो की आपण फ्लाय एश आणि जिप्सम हे पाणी उत्पादन म्हणून पाहत असतो त्यामुळे आपण त्यांना वाहतुकीशिवाय कोणतेही परिणाम वाटप करत नाही रासायनिक मिश्रण दुर्लक्षित केले जाते कारण ते फारच कमी प्रमाणात असते आणि जरी आपण त्यांचा वापर केला तरीही ते मोठ्या संख्येने बदलत नाही आणि भरपूर अविश्वसनीय डेटा आहे जो आपल्याला वापरायचा आहे GGBS साठी आपण शमन कोरडे क्रशिंग आणि ग्राइंडिंग विचारात घेतो कारण हे देखील आम्ही या प्रकरणाकडे पाहत आहोत आपण सांगितले की या सर्व प्रक्रियेमध्ये भरपूर ऊर्जा आहे जी विचारात घ्यावी लागेल आपण असे गृहीत धरतो की कॉंक्रिट चेन्नईमध्ये बनवले गेले होते आणि सिमेंट अरियालूरमधून येत होते ज्याचा आपण मागील प्रकरणात विचार केला जेथे आपण सिमेंटचे मूल्यांकन करतो त्यामुळे या गृहीतके केल्यावर आपण अंतर पाहू शकतो कारण आपल्याला वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ऊर्जा तसेच वाहतुकीशी संबंधित कार्बन डायॉक्साइड उत्सर्जनाची गणना देखील करावी लागेल तर तुम्ही येथे पाहिल्याप्रमाणे आपण काँक्रीटचे सर्व घटक पाहतो आपण चेन्नईमध्ये काँक्रीट बनवण्याकरता अंतरे वास्तववादीपणे पाहतो त्यामुळे तुम्हाला दिसेल की काँक्रीट बनवण्याचे साहित्य चेन्नईला येत आहे सिमेंट अरियालूरमध्ये बनवले जाते त्यामुळे सिमेंट अरियालूरला नेले जाते आणि मग सिमेंट चेन्नईला येते आणि हेच अंतर आपल्याला विचारात घ्यावे लागेल कॉंक्रिट बनवण्यासाठी आपण दोन प्रकारचे काँक्रीट विचारात घेतो 30 मेगा पास्कल स्ट्रेंथ कॉंक्रिट किंवा M30 कॉंक्रिट ज्यामध्ये 30 मेगा पास्कलची 28 दिवसांची घन शक्ती असते हे त्यांच्या प्रत्येकासाठी वैशिष्ट्यपूर्ण मिक्स डिझाइन असेल जे आमच्या प्रयोगशाळेच्या कामातून समोर येत आहे M30 कॉंक्रिटच्या 1 मीटर घनासाठी प्रत्येकासाठी सिमेंट पाणी खडबडीत एकत्रित आणि सूक्ष्म एकत्रित घटक तर ही सामग्रीचे प्रमाण आहे जे M30 कॉंक्रिटचे 1 मीटर घन ओपीसी पीपीसी आणि एलसी3 सह तयार करण्यासाठी आवश्यक असेल आणि जेव्हा आपण प्रभाव पाहतो तेव्हा आपल्याला हेच मिळते प्रथम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाकडे पाहिल्यावर आपल्याला असे आढळून येते की 1 किलोग्रॅम कॉंक्रिटसाठी सुमारे 0 14 किलोग्राम कार्बन डायॉक्साइड उत्सर्जन होते जेव्हा आपण LC3 सह बनविलेले काँक्रीट आणि PPC सह बनविलेले काँक्रीट पाहतो तेव्हा ते जवळजवळ 0 1 पर्यंत खाली येते प्रत्येक किलोग्रॅम कॉंक्रिटसाठी आपण पीपीसी वापरल्यास किंवा ओपीसी ऐवजी एलसी3 वापरल्यास कार्बन डायॉक्साइड उत्सर्जनाच्या संदर्भात 40 च्या क्रमाने बचत करतो प्रत्येक टन M30 कॉंक्रिटसाठी आपण OPC ऐवजी PPC किंवा LC3 वापरल्यास सुमारे 40 कार्बन डायॉक्साइड वाचवू त्यामुळे काँक्रीटच्याच दृष्टीने ते लक्षणीय आहे हा पुन्हा ऊर्जेचा वापर आहे आपण पाहतो की आपण सिमेंटमध्ये जे पाहिले त्याप्रमाणेच एक ट्रेंड आहे ओपीसी एम30 कॉंक्रिटसाठी आवश्यक असलेली उर्जा जेव्हा आपल्याकडे पुन्हा एलसी3 असते तेव्हा थोडीशी कमी होते कारण आपण क्लिंकर कमी केला आहे आणि जेव्हा आपल्याकडे पीपीसी आहे तेव्हा अधिक LC3 ला चिकणमाती कॅल्सिनेशनसाठी काही ऊर्जा लागते जी PPC साठी आवश्यक नसते समजा आपण M50 काँक्रीट घेतले 50 मेगा पास्कल काँक्रीट पुन्हा आपण 1 मीटर क्यूब मटेरियल पाहत आहोत आणि M50 कॉंक्रीट बनवण्यासाठी सिमेंट पाणी आणि दगड आवश्यक असलेला हा कच्चा माल आहे म्हणून पुन्हा आपण CO2 वर प्रथम परिणामाची गणना करू शकतो आपल्याला आढळले आहे की कमी आहे OPC ऐवजी तुम्ही PPC वापरल्यास LC3 आणखी कमी होईल आणि जर आपण दोन कॉंक्रिटची तुलना केली तर आपल्याला असे आढळून येते की कॉंक्रिट जितकी जास्त ग्रेडर असेल तितकी CO2 कमी करण्यासाठी मिश्रित बाईंडरचा वापर अधिक प्रभावी आहे जेव्हा आपण OPC वरून LC3 कॉंक्रिटकडे जात असतो तेव्हा आपण 0 16 वरून कदाचित 0 11 पर्यंत खाली जातो त्यामुळे कॉंक्रिटचा दर्जा सुधारत असताना लक्षणीय घट झाली आहे जर आपण मिश्रित सिमेंटमध्ये गेलो तर कॉंक्रिटचा दर्जा जास्त असतो हे पुन्हा उर्जेच्या संदर्भात तुम्हाला दिसेल की तुम्ही OPC ते PPC किंवा LC3 मध्ये मिश्रित बाईंडर वापरल्यास त्यात घट होते म्हणून जेव्हा आपल्याकडे मिश्रित बाइंडर असेल तेव्हा काय होईल याचा आपण अभ्यास केला आहे तुम्ही दोन केसेस LC3 ला OPC ऐवजी बाईंडर म्हणून किंवा PPC ला OPC ऐवजी बाईंडर म्हणून विचार करता आणि आपल्या दोन्ही प्रकरणांमध्ये कार्बनमध्ये लक्षणीय घट झाल्याचे आढळले आहे जेव्हा आपल्याकडे या मिश्रित सिमेंटपैकी एक ओपीसी बदलते तेव्हा पाऊलखुणा किंवा कार्बन डायॉक्साइड उत्सर्जन असते समजा आपल्याला संपूर्ण रचना पहायची आहे कधीकधी आपण एक किलोग्रॅम कॉंक्रिटबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला खरोखर माहित नसते की आपण खूप बचत करतो की नाही तर हे विश्लेषण संपवण्यासाठी आपण काय केले आहे ते म्हणजे 1 किलोग्रॅम कॉंक्रिट किंवा 1 घनमीटर काँक्रीट ऐवजी एखाद्या स्ट्रक्चरला फंक्शनल युनिट म्हणून बघूया आपण संपूर्ण रचना घेऊ आणि आपण किती बचत केली असती किती करू शकतो ते पाहू या आपण OPC वरून PPC किंवा LC3 मध्ये बदलल्यास आपण बचत करतो म्हणून आपण दोन संरचनांचा विचार केला आहे एक म्हणजे 25 मीटर लांबीचा पूल त्यामुळे आम्हाला रेखाचित्रे मिळाली आणि आपण त्याचप्रमाणे दहा मजली व्यावसायिक इमारतीसाठी किती सामग्री गेली याचे विश्लेषण केले त्यामुळे व्यावसायिक इमारतीसाठी आपण एम 35 कॉंक्रिट एम 40 कॉंक्रिट आणि स्टीलचा वापर केला होता अशा प्रकरणाचा विचार करत आहोत म्हणून आपण या सामग्रीचा एकक वस्तुमान किंवा या सामग्रीच्या एकक व्हॉल्यूमच्या संदर्भात परिणाम मोजला आणि नंतर शेवटी बाहेर काय परिणाम झाला ते शोधण्यासाठी प्रमाणाने गुणाकार केला त्यामुळे इमारतीच्या बाबतीत आपल्याला आढळले की सामान्य पोर्टलँड सिमेंट बाइंडर PPC किंवा LC3 मध्ये बदलल्याने उत्सर्जित कार्बन डायॉक्साइड चे प्रमाण कमालीचे कमी होते तर इथे आपण 15 दशलक्ष किलोग्रॅम कार्बन डायॉक्साइडपाहत आहोत जेव्हा आपण फक्त OPC वापरतो तेव्हा या दहा मजल्यांच्या इमारतीसाठी ते 11 दशलक्ष किलोग्रॅम कार्बन डायॉक्साइड पर्यंत खाली येते म्हणून जेव्हा तुम्ही प्रत्येक संरचनेसाठी संपूर्ण संरचनेचा विचार करता तेव्हा एक तीव्र कपात होते जर तुमचा OPC वापरण्याऐवजी आपण मिश्रित बाईंडर वापरू शकलो तर आपण कार्बन डायॉक्साइड कमी करण्याच्या बाबतीत प्रचंड फरक करू शकतो पुन्हा प्रबलित काँक्रीट पुलाच्या बाबतीत हे वापरलेले साहित्याचे प्रमाण आहे आणि त्याचा परिणाम काय होतो ते पाहू येथे आपण काय केले ते म्हणजे तुम्ही रीइन्फोर्सिंग स्टीलचा प्रभाव देखील जोडला आहे जर ते फक्त सिमेंट असेल तर हा बदल आहे जर आपण सिमेंट आणि स्टील जोडले तरीही ते जवळजवळ सारखेच आहे कारण स्टीलचा प्रभाव बदलत नाही त्यामुळे आपण पुलासाठी सुमारे 6 दशलक्ष किलोग्रॅम कार्बन डायॉक्साइड वरून 5 दशलक्ष किलोग्राम कार्बन डायॉक्साइडच्या साडेचारापर्यंत खाली जातो तर पुन्हा आपल्याला फक्त एका रचनेत मोठा फरक दिसतो म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे आहे की आपण केवळ सामग्रीचे एकक वस्तुमान पाहत नाही तर संपूर्ण रचना काय करू शकतो बाईंडर बदलणे किंवा आपले काँक्रीट बदलणे किती टिकाऊ आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला किती फायदा होईल त्यामुळे भारतीय परिस्थितीसाठी आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी काय अत्यंत महत्त्वाचे आहे याचा निष्कर्ष काढण्यासाठी इतरत्र विकसित केलेला डेटाबेस न वापरता थेट सिमेंट प्लांट्सच्या डेटावरून इन्व्हेंटरी तयार करणे चांगले आहे कारण ते अजिबात संबंधित नसावे आपल्याला सर्वोत्कृष्ट संवर्धन घटक कोणते आहेत हे शोधावे लागेल पुन्हा आपण नुकतेच प्रकाशित किंवा कॅलिब्रेट केलेल्या डेटाचा वापर करू शकत नाही जे नेहमीच संबंधित नसतात ते म्हणजे प्रयोग करणे आणि रासायनिक निसर्ग आणि ऊर्जा सामग्री निश्चित करणे जसेआपण आधी सांगितले होते CHNS विश्लेषण किंवा बॉम्ब कॅलरीमेट्रिकला जागतिक डेटाबेसला किमान प्राधान्य दिले पाहिजे आपण स्वतः करू शकतो अशा चाचणीतून रूपांतरण घटक मिळवणे नेहमीच सर्वोत्तम आहे सामान्य निष्कर्ष क्लिंकरायझेशन अपेक्षेप्रमाणे आणि आपण तुम्हाला दाखवले आहे की ते कार्बन डायॉक्साइड उत्सर्जन आणि उर्जेच्या बाबतीत पर्यावरणासाठी अधिक वाईट असलेल्या सिमेंट आणि काँक्रीटच्या प्रभावावर किती वर्चस्व गाजवते त्यामुळे सिमेंटमध्ये क्लिंकर कमी असणे चांगले त्यामुळे मिश्रित बाइंडर टिकाऊपणासाठी अधिक चांगले आहेत ते जीवन चक्र मूल्यांकनात स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे माझ्याकडे लाइफ सायकलच्या मुल्यांकनात एवढेच आहे मला आशा आहे की तुम्ही काहीतरी शिकलात आणि काँक्रीट आणि सिमेंटच्या टिकावासाठी अशा प्रकारच्या मूल्यांकनासाठी जाण्याची गरज तुम्हाला दिसली असेल आणि हीच प्रक्रिया इतर बांधकाम साहित्यासाठी देखील लागू केली जाऊ शकते धन्यवाद